या व्याख्यानात आपले स्वागत आहे हे व्याख्यान या विशिष्ट अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या शेवटच्या व्याख्यानात आहे आणि आम्ही ऑप अॅम्प्स आणि त्यांचे अनुप्रयोग तसेच ICs ते MOSFETs कुठेतरी पाहिले आहे आणि या टप्प्यावर पोहोचलो आहोत कल्पना अशी आहे की जेव्हा आपल्याला डेटा शीट दिले जाते तेव्हा आपण डेटा शीट उघडू शकता आणि डेटा शीटमध्ये कोणते पॅरामीटर्स दिले आहेत ते पाहू शकता आणि योग्य पॅरामीटर्स काय आहेत हे आपण समजू शकता म्हणून मी विचार केला की आम्ही डेटा शीटमधून कसे जातो पाहूया पॅरामीटर्स कसे दिले आहेत आणि ते पॅरामीटर आम्हाला समजले आहेत का आम्ही काही समीकरणे सोडवू शकतो की नाही त्या विशिष्ट पॅरामीटर्सशी संबंधित काही समस्या सोडवू शकतो का तर या विशिष्ट व्याख्यानासाठी आम्ही IC 741 ची डेटा शीट पाहणार आहोत जे फेअरचाइल्डचे आहे आणि नंतर आम्ही सादरीकरण स्लाइडमधील काही पॅरामीटर्स ठीक पाहू तर जर तुम्ही स्क्रीन पाहिली तर स्क्रीन LM 741 साठी डेटा शीट दाखवते त्याला सिंगल ऑप अॅम्प्स किंवा सिंगल ऑपरेशनल एम्पलीफायर असेही म्हणतात तर सिंगल ऑपरेशन अॅम्प्लीफायर वैशिष्ट्यांची वैशिष्ट्ये कोणती आहेत शॉर्ट सर्किट संरक्षण उत्कृष्ट तापमान स्थिरता अंतर्गत वारंवारता भरपाई उच्च इनपुट व्होल्टेज श्रेणी आणि नल ऑफसेट ही या विशिष्ट I C ची वैशिष्ट्ये आहेत आता जर तुम्ही वर्णन बघितले तर आम्ही पाहतो की LM 741 मालिका सामान्य हेतू op amp आहे हे विस्तृत अॅनालॉग अॅप्लिकेशन्स अॅप्लिकेशन्स उच्च गेन लाभ आणि ऑपरेटिंग व्होल्टेजच्या विस्तृत श्रेणीसाठी आहे हे एक समर इंटिग्रेटर म्हणून उत्कृष्ट कामगिरी प्रदान करते किंवा एक सामान्य फीडबॅक एप्लीकेशन म्हणून तर हे त्या डेटा शीटमधील सर्व पॅरामीटर्स आहेत परंतु सर्व पॅरामीटर्स हे डेटा शीटची फक्त पहिली स्लाइड नाही खरं तर तुम्ही पाहता की तेथे 2 IC आहेत ड्युअल इन लाइन पॅकेज DIP दुसरा SOP 8 पिन आहे कारण ऑप एम्पमध्ये 8 पिन आहेत जे आपण आत्तापर्यंत शिकत आहोत म्हणून जर मी पुढच्या स्लाइडवर गेलो तर जे आम्ही पाहतो ते आपण IC चे अंतर्गत ब्लॉक आकृती पाहू शकतो जसे की आपण आपल्या पूर्वीच्या वर्गांमध्ये शिकलो बरोबर 2 हे इनव्हर्टिंग आहे 3 नॉन इनव्हर्टिंग आहे 6 आउटपुट आहे 7 VCC आहे 4 हे Vee किंवा Vcc 1 ते 5 दरम्यान आहे आम्ही 1 आणि 5 दरम्यान ऑफ सेट नल शून्य ठेवू शकतो आणि 8 हे जोडलेले नाही तर हे आमचे IC चे अंतर्गत ब्लॉक आकृती आहे जर तुम्ही पुढे गेलात तर तुम्हाला योजनाबद्ध आकृती दिसेल जिथे तुम्ही ऑफसेट आणि नल पाहू शकता तुम्ही येथे पाहू शकता की इनव्हर्टिंग कुठे आहे नॉन इनव्हर्टिंग टर्मिनल कुठे आहे आउटपुट कसे घेतले जाते आणि जसे मी सांगितले की त्यात 4 भिन्न ब्लॉक आहेत इनपुट पासून आउटपुट पर्यंत op amp समजण्यासाठी आता याबद्दल काळजी करू नका कारण हा दुसरा भाग आहे जिथे आपण समजू शकता आणि सर्किट कसे डिझाइन करावे ते शिकू शकता ऑपरेशनल अॅम्प्लीफायरच्या या विशिष्ट अंतर्गत सर्किटची रचना कशी आहे या विशिष्ट कोर्सची कल्पना नाही ठीक आहे पण ज्यांना स्वारस्य आहे ते कॅडन्स शिकू शकतात हे सर्किट आकृती किंवा एम्पलीफायर्सचे अंतर्गत सर्किट आणि बरेच काही डिझाइन करण्यासाठी वापरले जाते तर जेव्हा आपण 25 अंश सेंटीग्रेडवर परिपूर्ण कमाल रेटिंग पाहतो तेव्हा आपल्याला पुरवठा व्होल्टेज बरोबर Vcc दिसतो आम्ही ते डिफरेंशियल इनपुट व्होल्टेज पाहिले आहे इनपुट व्होल्टेज किंवा आउटपुट शॉर्ट सर्किट कालावधी वीज अपव्यय तापमान श्रेणी आणि नंतर लहान तापमान श्रेणी तर आम्ही हे मापदंड परिपूर्ण जास्तीत जास्त रेटिंग म्हणून पाहतो नंतर आपण जे पाहतो ते आपल्याला विद्युत वैशिष्ट्ये दिसतात तर ज्या गोष्टी आपण या विशिष्ट स्लाइडमध्ये येथे पहात आहोत त्यापैकी काही आपण या विशिष्ट पॅरामीटर्स वापरून समस्यांचे प्रत्यक्षात निराकरण कसे करू शकतो हे देखील पाहू तर आता आपल्याकडे पॅरामीटर आहे जे इनपुट ऑफसेट व्होल्टेज आहे आपल्याकडे इनपुट ऑफसेट व्होल्टेज समायोजन श्रेणी आहे नंतर आपल्याकडे इनपुट ऑफसेट करंट आहे नंतर आपल्याकडे इनपुट बायस करंट आहे आम्ही हे बरोबर पाहिले आहे आम्ही आम्ही समस्या देखील पाहिल्या आहेत इनपुट ऑफसेट करंट इनपुट बायस करंट आणि इनपुट ऑफसेट व्होल्टेज वापरताना त्यानंतर इनपुट व्हॉल्टेज रेंज मोठे सिग्नल व्होल्टेज गेन आउटपुट शॉर्ट सर्किट करंट आउटपुट व्होल्टेज स्विंग इनपुट प्रतिकार आहे तर तेथे बरेच मापदंड आहेत मग आम्ही आणखी सामान्य मोड नकार गुणोत्तर पुढे जाऊ काही पॅरामीटर जे तुम्हाला लगेच आठवत असतील कारण आम्ही आधीच सामान्य मोड नाकारण्याचे गुणोत्तर यावर चर्चा केली आहे याला आणखी एक म्हणजे वीज पुरवठा नकार गुणोत्तर असे म्हटले जाते मग बँडविड्थ स्ली पावर कंजमशन म्हणून ते अचानक तुमच्याकडे येऊ नये अशी एखादी गोष्ट आहे जी तुम्हाला बरोबर माहितही नाही आम्ही पाहिले आहे की सामान्य मोड नकार प्रमाण दशांशांमध्ये दिले जाते आम्ही पाहिले आहे की बँडविड्थ मेगाहर्ट्झमध्ये दिली आहे आम्ही ते पाहिले आहे स्लीव्ह रेट साधारणपणे दिला जातो कारण व्होल्ट प्रति मायक्रोसेकंड वीज वापर साधारणपणे मिलिव्होल्टमध्ये असतो तर आम्हाला या गोष्टी योग्य माहीत आहेत जर तुम्ही आणखी पुढे गेलात तर आम्हाला ठराविक कामगिरीची वैशिष्ट्ये योग्य आउटपुट प्रतिकार विरूद्ध वारंवारता दिसतात तर आम्हाला इनपुट प्रतिरोध विरूद्ध इनपुट कॅपेसिटन्स विरुद्ध वारंवारता दिसते आम्ही इनपुट बायस करंट विरूद्ध सभोवतालचे करंट तापमान पाहतो आम्हाला वीज वापर विरुद्ध सभोवतालचे तापमान दिसते हे ऑप एम्प कामगिरीचे मापदंड आहे मग आम्ही या प्लॉट्सकडे बघतो आम्ही उणे 20 ते 60 पर्यंत तापमानासह समजू शकतो इनपुट प्रतिरोध कसा बदलेल इनपुट प्रतिकार कसा बदलेल तापमानासंदर्भात तुमचे इनपुट ऑफसेट करंट आणि इनपुट बायस करंट कसे बदलेल वारंवारतेच्या संदर्भात आपला आउटपुट प्रतिकार कसा बदलणार आहे तुमच्या वारंवारतेच्या संदर्भात इनपुट प्रतिकार योग्य कसा बदलणार आहे तर हे प्लॉट आहेत इनपुट ऑफसेट व्होल्टेज विरुद्ध वातावरणीय तापमान असे आणखी एक प्लॉट आहेत इनपुट ऑफसेट करंट कसे इनपुट ऑफसेट चालू वातावरणीय तापमानासह कसे बदलते वातावरणीय तापमान बरोबर इनपुट प्रतिकार कसा बदलतो हे आपल्याकडे आहे आम्ही हे देखील पाहतो की स्ली रेट टेंजेन्ट प्रतिसाद वारंवारता वैशिष्ट्यांसाठी विरूद्ध पुरवठा व्होल्टेजसाठी आहे तर तेथे बरेच प्लॉट आहेत जे आम्हाला स्पर्शिक प्रतिसाद योग्यरित्या समजून घेणे आवश्यक आहे आम्ही येथे सामान्य मोड नकार प्रमाण विरूद्ध वारंवारता पाहू शकतो तर आपण हे देखील समजतो की या विशिष्ट पॅरामीटर्स व्यतिरिक्त आहेत इतर पॅरामीटर्स आहेत ज्यांना पॅकेजिंग कसे केले जाते हे यांत्रिक परिमाण म्हणतात उदाहरणार्थ 8 पिन ड्युअल इनलाइन पॅकेज असल्यास या पिनचा आकार काय आहे या IC च्या चिपचा आकार किती आहे सर्वकाही दिले जाते आपण हे अंतर प्रत्येक पिनच्या 2 पिन आकाराच्या दरम्यान पाहतो प्रत्येक गोष्ट डेटा शीटमध्ये दिलेली आहे जर आपण पुढे गेलो तर SOP साठी देखील सर्व काही दिले जाते बरोबर माहितीची ऑर्डर योग्य म्हणून जर तुम्हाला 0 ते 70 पर्यंत तापमान वापरायचे असेल तर आम्ही एकतर LM 741 8 पिन DIP किंवा 8 पिन SOP घेऊ शकतो तर जर तुम्हाला 40 ते 85 डिग्री पर्यंत जायचे असेल तर आम्हाला 8 पिन DIP LM 741 वर जावे लागेल ठीक आहे ही एक ऑर्डरिंग माहिती आहे जेव्हा तुम्ही IC ऑर्डर करू इच्छिता तेव्हा तुम्हाला काय मापदंड माहित असले पाहिजेत तुम्हाला वापरावे लागेल तुम्हाला हे पॅरामीटर माहित होईल जेव्हा तुम्ही डेटा शीट बघता जेव्हा तुम्ही डेटा शीट समजता तेव्हा तुम्ही समजू शकता की कोणता IC ऑर्डर दिली पाहिजे तर ऑर्डरिंग माहिती देखील दिली जाते कारण आपण ऑपरेटर तापमानाच्या दृष्टिकोनातून येथे पाहू शकता परंतु इतर मापदंड देखील आहेत म्हणून जसे आपण आधी चर्चा केली आहे की इनपुट बायस करंट तापमान भरपाई वीज पुरवठा नकार प्रमाण सामान्य मोड नकार प्रमाण इनपुट ऑफसेट व्होल्टेज CMRR कॉमन मोड रिजेक्शन रेशो मग आपल्याकडे आता ऑपरेटिंग फ्रिक्वेन्सी किती आहे इनपुट प्रतिरोध कसा बदलेल सभोवतालच्या तापमानाच्या संदर्भात आउटपुट प्रतिकार कसे वागेल जेव्हा तुम्ही IC कडे पहात असता तेव्हा या सर्व गोष्टी ज्या तुम्हाला समजतात त्या गोष्टी कशा अधिकाराने वागतील आता आम्ही पाहिले आहे की डेटा शीट साधारणपणे आम्हाला काय देते हे डेटा शीटचा शेवट आहे कारण आपण येथे पाहू शकता की डेटा शीट आम्हाला काय देते हे यांत्रिक कॉम्प यांत्रिक परिमाणांसह आहे विशेषतः विद्युत वैशिष्ट्यांसह अनेक भूखंड बरोबर आणि मी इलेक्ट्रिकल वैशिष्ट्यांचा समावेश म्हणू शकतो मग प्रत्येक गोष्ट आपल्याला सर्किटच्या रचनेसाठी कशी मदत करते हे समजून घेतले पाहिजे उदाहरणार्थ इनपुट ऑफसेट व्होल्टेज आपल्याला समजून घेण्याची आवश्यकता का आहे आम्हाला इनपुट ऑफसेट व्होल्टेज ड्रिप समजण्याची गरज का आहे आम्हाला इनपुट ऑफसेट करंट समजण्याची गरज का आहे तर आपण पाहूया की पॅरामीटर्स काय आहेत आणि आम्ही सर्किटची रचना कशी करू शकतो किंवा याचा सर्किटच्या एकूण कामगिरीवर कसा परिणाम होईल तर इनपुट बायस करंट्स एम्पलीफायर ऑपरेशनवर कसा परिणाम करतात ते समजून घेऊया आम्ही काही पॅरामीटर्स पाहू आणि ते ऑपरेशनवर कसे परिणाम करत आहेत ते पाहू तर प्रथम एक इनपुट बायस चालू Ib1 आणि Ib2 आहे आम्ही व्याख्यानात पाहिले आहे की इनपुट बायस करंट म्हणजे काय चला पटकन पुन्हा एकदा पाहूया आम्हाला माहित आहे की op amp चे इनपुट एमपीडेन्स प्रतिबाधा अनंत आहे नंतर op amp च्या इनपुटमध्ये कोणताही करंट नाही परंतु वास्तविक जगात काही सामग्री इनपुटमध्ये प्रवेश करते व्यावहारिक ऑप एम्प्समध्ये आपण पाहतो की काही करंट प्रवाहित आहे बायस आणि रेझिस्टरच्या इनपुट पिनमध्ये प्रवाहाची ही मात्रा इनपुट बायस करंट्स म्हणतात सामान्यत 741 च्या बाबतीत ही श्रेणी 80 नॅनो अँपिअर आहे आता काही FET op amps मध्ये इनपुट बायस करंट 1 पिको अँपीयर ओकेच्या खाली आहे Op amp डेटा शीट ते निर्दिष्ट करते त्यामध्ये इनपुट बायस करंट्सचे सरासरी मूल्य म्हणून इनपुट बायस करंट आहे Ib1 नॉन इनव्हर्टेड टर्मिनलवर Ib1 आणि इनव्हर्टिंग टर्मिनलवर Ib2 तर डेटा शीट जेव्हा आम्ही म्हणतो की ते तुम्हाला Ib मूल्य दर्शवेल जे काही नाही परंतु Ib1Ib22 बरोबर आहे तर हा तुमचा इनपुट बायस करंट इनपुट बायस करंट आहे आता op amp वर बायस करंट्सचा प्रभाव समजून घेण्यासाठी आपण आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे इन्व्हर्टिंग कॉन्फिगरेशनचा विचार करूया तर R1 R2 असेल तर आम्ही काय लागू करतो ते पाहतो हे एक इन्व्हर्टिंग अॅम्प्लीफायर आहे कारण तुम्ही अगदी स्पष्टपणे पाहू शकता आता जर मी K C L ला लागू केले तर ते नोड ए येथे आहे मी जे पाहतो ते म्हणजे I1 समान नाही परंतु I1 I2Ib1 बरोबर आहे जर मी व्हर्च्युअल ग्राउंड लागू केले तर मला ते V Vआढळले कारण तुमचे इनव्हर्टिंग टर्मिनल ग्राउंड केलेले आहे इनव्हर्टिंग टर्मिनलवरील व्होल्टेज नॉन व्होल्टेज सारखेच असेल जेव्हा टर्मिनलमध्ये नॉन इनव्हर्टिंग टर्मिनल जमिनीच्या क्षमतेवर असेल तर V V 0 म्हणून किरचॉफ व्होल्टेज कायदा आणि ओहमच्या कायद्यातून आपल्याला Iin किंवा I1 R1 बरोबर I1 म्हणून काय सापडते जर आपण हे पाहिले तर हा करंट काय आहे Vin आणि आम्हाला V विचार करावा लागेल तर परिणाम अपेक्षित इनव्हर्टींग एम्पलीफायर समीकरण कमी करतात आणि वरील अभिव्यक्तीतील दुसरी संज्ञा Ib1 R2 Ib1 R2 ऑफसेट व्होल्टेजचे प्रतिनिधित्व करते तर हे खूप महत्वाचे आहे हे खूप महत्वाचे का आउटपुट ऑफसेट व्होल्टेज कारण आऊटपुट मिळवण्यासाठी आपल्याला व्होल्टेजची इतकी मात्रा समायोजित करावी लागते 0 च्या बरोबरीची असते जेव्हा माझ्या एम्पलीफायरमध्ये संतुलन असते जेव्हा माझे एम्पलीफायर ग्राउंड आउटपुट 0 च्या बरोबरीचे मला शिल्लक ठेवावे लागते नाही तर मला माझे आउटपुट समायोजित करावे लागेल म्हणून हे विश्लेषण केले जाऊ शकते की जर इनपुट कनेक्ट केलेले नसेल तर Vin 0 च्या बरोबरीने असेल आणि आदर्शपणे Vout 0 च्या समान असेल परंतु इनपुट बायस करंटमुळे 0 इनपुटवर देखील आउटपुट व्होल्टेज आहे आता तुम्ही लोकांना समजले आहे की जर दोन्ही टर्मिनल Vin आणि V च्या संदर्भात देखील ग्राउंड केले तर दिसेल की माझे आउटपुट व्होल्टेज 0 नाही परंतु मला इनपुट बायस करंटमुळे व्होल्टेज काही प्रमाणात आढळेल समजले ते व्होल्टेज का आहे ते इनपुट बायस करंट व्होल्टेज आहे आणि op amp चे वैशिष्ट्यपूर्ण बायस करंट काहीच नाही परंतु 80 नॅनो अँपिअर आहे याचा परिणाम असा होतो की जेव्हा Vin नसलेले इनपुट व्होल्टेज 0 च्या समान असते 1 मेगा ओमचा अभिप्राय प्रतिकार op amp Vout चे आउटपुट व्होल्टेज 80 नॅनो अँपिअरच्या 1 मेगा ओममध्ये तयार करेल जे काहीच नाही परंतु 18 मिलीव्होल्ट आहे आता सिग्नल पातळीनुसार अर्ज मिलिव्होल्टमध्ये मोजला जातो हे पूर्णपणे स्वीकार्य नाही याची भरपाई केली जाऊ शकते तर उदाहरणार्थ जर मी सेन्सरसाठी सिंगल कंडिशन सर्किट डिझाइन करण्यासाठी op amp वापरतो जेव्हा उत्तेजना नसते तेव्हा त्याचा परिणाम आउटपुट व्होल्टेज बरोबर होतो की याचा अर्थ काय होतो वरील वाक्याचा अर्थ काय आहे जेव्हा माझ्याकडे इनपुट व्होल्टेज 0 च्या बरोबरीचे असते तेव्हा मी पाहतो की तेथे आउटपुट व्होल्टेजची उपस्थिती असते आणि या व्होल्टेजमुळे काही प्रमाणात करंट चालू होते आणि हे स्तर मिलिव्होल्टमध्ये मोजले जातात परंतु हे मिलिवोल्ट्स आहेत हे इनपुट व्होल्टेज नसतानाही मिलिव्होल्टचे आउटपुट व्होल्टेज आहे तर समजा मी येथे सेन्सर कनेक्ट करतो मग सेन्सरला कोणतेही उत्तेजन न देता आउटपुट व्होल्टेज आम्हाला काही प्रकारचे आउटपुट व्होल्टेज मिळत आहे जेव्हा सेन्सर बदलतो तेव्हा त्याचे मूल्य असते आउटपुट बदलेल परंतु जेव्हा मी हे सेन्सर वापरत नाही तेव्हा सर्व आउटपुट 0 असावे परंतु मी पाहतो की परिणामी आउटपुट व्होल्टेज आहे सिस्टम समजेल की उत्तेजना अस्तित्वात आहे सामान्यत सेन्सरची संवेदनशीलता खूपच कमी असते आणि म्हणूनच ती सिस्टमच्या अचूकतेवर परिणाम करते तर हे एक उदाहरण आहे की इनपुट बायस करंट एम्पलीफायरच्या एकूण कामगिरीवर कसा परिणाम करतो तर आता प्रश्न असा आहे की जर असे असेल तर आम्हाला इनपुट बायस करंट परिणामाची भरपाई करावी लागेल इनपुट बायस करंटच्या प्रभावाची भरपाई कशी करावी हा एक प्रश्न आहे तर आउटपुट व्होल्टेजच्या अभिव्यक्तीवरून हे दिसून येते की आउटपुट ऑफसेट व्होल्टेज कमी करण्याचा एक मार्ग म्हणजे फीडबॅक रेझिस्टर R 2 कमी करणे परंतु फीडबॅक रेझिस्टर R 2 कमी करून आवश्यक लाभ योग्य प्रकारे साध्य करता येत नाही तर बायस करंटमुळे होणाऱ्या परिणामाची भरपाई करण्याचा एक मार्ग म्हणजे त्यांच्या नॉन इनव्हर्टिंग टर्मिनलवर प्रतिकार वापरून ग्राउंड ऑप एम्प करूया तर याचे उत्तर काय आहे की आपण op amp च्या नॉन इनव्हर्टिंग टर्मिनलवर ज्ञात रेझिस्टर वापरू शकतो तर मी नॉन इनव्हर्टिंग टर्मिनलवर रेझिस्टर जोडल्यास ते कसे उपयुक्त आहे तर कोणता प्रतिकार वापरावा हे जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या आकृतीचा विचार करूया जे आपण येथे पाहू शकता जिथे इनपुट देखील ग्राउंड आहे आणि नॉन इनव्हर्टिंग टर्मिनल रेझिस्टर R3 बरोबर जोडलेले आहे आता आम्हाला समजले की इनपुट बायस करंट आहे परंतु जर मला प्रभाव काढून टाकायचा असेल किंवा जर मला एम्पलीफायरमध्ये इनपुट बायस करंटचा प्रभाव कमी करायचा असेल तर मी प्रभाव कमी कसा करू शकतो साठी तुम्ही फक्त R3 समान R1 ला ला R2 च्या समांतर ठेवून समजू शकता आम्ही इनपुट बायस करंटचा प्रश्न सोडवू शकतो म्हणून जर मला इनपुट बायस करंट आणि शेवट काय आहे हे माहित असेल तर मला माहित आहे की जर मला एक एम्पलीफायर वापरायचा आहे जो एक इनव्हर्टींग एम्पलीफायर आहे तर मला माहित आहे की तेथे R 2 फीडबॅक रेझिस्टर इनपुट रेझिस्टर R 1 चे मूल्य R3 चे मूल्य जे आम्ही नॉन इनव्हर्टिंग टर्मिनल आणि ग्राउंड दरम्यान जोडू शकतो आणि R3 चे मूल्य R1 च्या समान असेल आणि R2 समांतर च्या असेल अशा प्रकारे मी भरपाई देत आहे किंवा मी एम्पलीफायरच्या आउटपुटवर इनपुट बायस करंटचा कोणताही परिणाम काढून टाकत आहे तर आपण इनपुट बायस करंट कसे समजू शकता ते हा आहे तर या विशिष्ट मॉड्यूलचा हा शेवट आहे इनपुट ऑफसेट चा प्रभाव काय आहे याचा काय परिणाम होतो हे पुढील मॉड्यूल मध्ये पाहू तर आत्ता आपण इनपुट बायस करंटच्या प्रभाव काय आहे ते पाहिला इनपुट ऑफसेट करंटचा काय परिणाम होतो ते पुढच्या मॉड्यूलमध्ये पाहू तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या आणि फक्त व्याख्यान पहा मी तुम्हाला पुढच्या मॉड्यूलमध्ये भेटू